मला तुमच्याबरोबर अजून एका चांगल्या विषयावर चर्चा करायची आहे ज्याचा उपयोग तुम्ही तर शिक्षणाच्या हेतूसाठी करू शकत आणि तो विषय म्हणजे आराखडा विचार आज काल जेव्हा तुम्ही आव्हाने आणि अडथळे याविषयी बोलत असता जेव्हा आपण त्यांच्या उपाय योजना विषयी बोलत असतो तेव्हा हा सर्जनशीलता आणि आणि नाविन्यपूर्णता असे उपाय समोर येतात अशा सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण ता यामध्ये खूप महत्त्वाचे असते ते म्हणजे आपले कर्मचारी त्यांचा आराखड्याचा विचारांचा दृष्टिकोन हवा आता आता जेव्हा आपण पण आराखड्याच्या विचारा बद्दल बोलत असतो तेव्हा प्रथम आपल्याला हे समजायला पाहिजे की आराखड्याचा विचार म्हणजे नक्की काय सर्वसामान्यतः आराखड्याच्या या विचारांची व्याख्या अशी केली जाते की ही एक विश्लेषणात्मक आणि आणि सर्जनशील प्रक्रिया आहे आपण माहितीच्या युगात वावरत आहोत आणि यामध्ये तुम्ही एका शब्दा विषयी शोधत असतात आणि तुम्हाला एक लाख 31 हजार आणि 62 असे आणि इतरही खूप सारी संकेतस्थळे आढळून येतात तर म्हणून तिथे विश्लेषणे असतात परंतु अशी विश्लेषणे काय देतात तर अशी विश्लेषणे तुम्हाला निकाल देत असतात आता एखाद्या संस्थेने चर्चा आयोजित केलेली असते आणि अशा चर्चेचे निकाल आकलन करून हवे असतात असे आपलं म्हणजे या संस्थेसाठी बौद्धिक भांडवल असते आता एक प्रश्न इथे उरतो तो म्हणजे व्यक्तीचा मेंदू एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित आकलन करू शकतो की नाही ही कारण पण आपण तंत्रज्ञानाचे आभारी आहोत कारण आजकाल तंत्रज्ञानाच्या आधारे अशी विश्लेषणात केली जातात परंतु त्याचे निकाल सुयोग्य बनवायचे असतील तर आपल्याला माणसाचा मेंदू योग्य पद्धतीने वापरला पाहिजे आणि हीच आहे सर्जनशील प्रक्रिया कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्या समजुतीच्या आधारे एखाद्या विशिष्ट प्रतिसादाला आपलं करीत असतो आणि हेच व्यक्तीला संधीमध्ये गुंतवून ठेवत असते जेवढे चांगल्या पद्धतीने तुम्ही आकलन करू शकता तेवढ्या चांगल्या संधी नवनवीन प्रयोग करण्यासाठी तुम्हाला मिळतील अशाप्रकारे प्रोटोटाइप मोडेल बनवण्यासाठी प्रथमतः हा प्रतिसाद गोळा करावेत आणि संकल्पनेची पुनर्रचना करावी म्हणजे एखाद्या उत्कृष्ट संकल्पनेची निर्मिती होईल अशा संकल्पनेमध्ये तुम्हाला असे आढळून येईल की एखाद्या विशिष्ट विश्लेषण करीत असताना तुमचे प्रयोग सुरू होतील आणि तुम्ही प्रोटोटाइप मोडेल तयार कराल असे मॉडेल विकसित केले जाईल एखादं साधं उदाहरण म्हणजे आपल्या पीएचडीच्या अभ्यासामध्ये जेव्हा आपण विश्लेषणासाठी एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरतो जसे की एस पी एस एस किंवा दुसरे सॉफ्टवेअर आता अशा घटनेमध्ये असे की जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडेलिंग वापरून एखादा मॉडेल तयार करीत असता तेव्हा तुमचे निकाल काय येतील आणि अशी सर्व कशा पद्धतीने हे एक वैयक्तिकमूळ स्वरूपाचे योगदान ठरते आणि नंतर तो आकलन करण्यास सक्षम होईल या मध्ये तो काय विचार करतो नंतर त्याप्रमाणे तो निर्णय घेईल तो प्रतिसाद गोळा करेल मग प्रतिसाद म्हणजे काय बरं तो प्रतिसाद गोळा करेल आणि नंतर या प्रतिसादाला नुसार तो फक्त संख्यात्मक विश्लेषण न करता तो गुणात्मक विश्लेषण सुद्धा करण्याचा विचार करेल मी अगोदरच्या संशोधनाच्या मोडूल मध्ये चर्चा केल्याप्रमाणे प्रशिक्षणामध्ये संशोधनाचा दृष्टिकोन असावा आणि अशा घटनांमध्ये तुम्ही प्रतिसाद गोळा कराल आणि त्यानुसार तुम्ही त्या मॉडेलमध्ये बदल करू शकाल तर जे काही तिथे निकाल असतील तुम्ही एक प्रोटोटाइप तयार करीत असता तुम्ही एक प्रयोग घडवीत असतात आणि अशा प्रयोगांमध्ये तुम्हाला हे आठवण येते की तिथे काही दुसरे पैलू सुद्धा सामाविष्ट असतात ज्याचा तुम्ही विचार करणे गरजेचे आहे आणि त्यानुसार तुम्ही पुनर्रचना करीत असता चांगला रचनाकार हा लवचिक आणि िविध अडचणींवर उपाय शोधणार्या रणनीतीचा अवलंब करू शकणारा असावा एक सारख्या प्रकारच्या असणाऱ्या अडचणींना प्रत्येक रणनीति उपयोगी ठरेल असे नाही त्यामुळे एक सारख्या प्रकारांच्या अडचणींना भिन्न प्रकारच्या रणनीती वापरल्या जाव्यात अशा घटनांमध्ये अडचणी सोडवण्याचा रणनीती असाव्यात आणि आणि त्यातून सर्वात उत्कृष्ट अशी रणनीती निवडावी जी एखाद्या विशिष्ट परिस्थितीची सुयोग्य गरज ओळखते आणि परिस्थितीनुसार ते एखादी विशिष्ट गरज भागवतील तर इथे जेव्हा आपण डिझाईन विचार याबद्दल बोलत असतो हा फक्त लवचिक नसून फक्त रणनीती सुचवतो असेच नाही तर हा वेगळेपणाने विचार करण्यात चालना देत असतो तर भिन्न रणनीती आणि आणि त्यातून एका उत्कृष्ट रणनीतीची निवड करणे जी परिस्थितीच्या गरजा भागवेल तर तुम्ही मला निर्णय प्रक्रियेचे मॉडेल आठवत असेल या निर्णय प्रक्रियेच्या मॉडेल नुसार जिथे एखादी अडचण आहे तेव्हा प्रथम ती अडचण ओळखणे म्हणजे तिथे लवचिक राजनीति वापर मे मग अशा विशिष्ट अडचणीसाठी कोणती रणनीती उपयोगाची ठरेल मग ते सामाजिक किंवा राजकीय किंवा आर्थिक एक किंवा कायदेशीर किंवा तांत्रिक बाबी असतील जो काही तुमचा दृष्टिकोन असेल तो तुम्ही वापरा नंतर तुम्हाला असे आढळून येईल की या सर्वांमधून एखादी रणनीती उत्कृष्ट असेल जी अशा विशिष्ट अडचणीला बरोबर सोडवेल महा आराखडा का महत्वाचा असेल बरं आराखडा ही एक अशी संकल्पना आहे जी सिद्धांत सराव यामधील दुवा आहे म्हणून ज्या काही मॉडेलचा तुम्ही आराखडा बनवलेला आहे समजा तुम्ही स्वतंत्र व्हेरिएबल बद्दल बोलत आहात तिथे एक अवलंबून असणारा व्हेरिएबल आहे जसे की तुम्ही व्यवस्थापकीय कामगिरीबद्दल बोलत आहे यामध्ये तुम्ही प्रोत्साहन याविषयी बोलत आहात मग अशा घटनांमध्ये तुम्ही आराखडा तयार करीत असता पैशाच्या रूपांमधील प्रोत्साहन पैसा व्यतिरिक्त मिळणारे प्रोत्साहन मग तुम्ही तिकडे काही मध्यस्थ घटक आहेत का बघणार काही नियंत्रकाची का भूमिका आहे का पाहणार नंतर तुम्ही अशा विशिष्ट मॉडेलच्या आराखड्याची प्रतिकृती बनवलेले असेल आराखडा हा अतिशय मौल्यवान कृती आहे शेवटी प्रत्येक संशोधनामध्ये आराखडा तयार करायला हवा यामध्ये एखाद्या मॉडेलचा समावेश असावा मग हे मॉडेल आपण फिल्ड वर्क कसे केले याविषयी बोलेल मग हे मॉडेल कसे उपयोगी ठरेल ही संकल्पना कशी उपयोगी ठरेल या विषयी माहिती सांगेल या नवीन माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्व गोष्टी आता डिजिटल स्वरूपामध्ये आपणास पहायचे आहेत तर या डिझाईन विचार प्रक्रियामध्ये आणि डिजिटल अध्यापन शास्त्रांमध्ये सहानभूती महत्त्वाचे ठरत आहे पहिले प्रथम आपल्याला एखादी विशिष्ट अडचण सहानुभूतीपूर्वक योग्य रीतीने समजून घेणे गरजेचे आहे म्हणजे नक्की काय म्हणजेच तुम्ही तुमच्या प्रेक्षका विषयी शिकून घेणार आहात प्रशिक्षणामध्ये जास्त महत्त्वाचे काय बरे असेल ते म्हणजे तुमचे प्रशिक्षणार्थी कोण आहेत तुमचे श्रोते कोण आहेत त्यांना का शिकायचे आहे यावर तुम्हाला खूप स्पष्टपणे लक्ष केंद्रित करायला हवे प्रशिक्षणा बरोबर सहानुभूती असणे हे प्रथम आद्य कौशल्य शिक्षण घडवेल एकदा तुम्ही शिकला कि त्यांना काय शिकायचे आणि आणि नंतर तुम्ही त्याची परिभाषा करू शकता त्यामधील मुद्यांचा विचार करू शकाल ज्या काही संकल्पना तुम्ही बनवणार त्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या या गरजा वर अवलंबून असतील करण तुम्ही सहानुभूतीपूर्वक समजून घेऊन आराखडा बनवत असता अशा पद्धतीने तुमची कार्यक्रम पत्रिका असते तर हे असेल मुद्यांचे समायोजन आणि प्रशिक्षणार्थींच्या गरजा यावर आपण लक्ष केंद्रित करावे आपण प्रशिक्षणाचे हेतू तयार करीत असताना ते एखाद्या विशिष्ट श्रोते गटाच्या गरजांप्रमाणे असतील आता पण एडिट बघूया एडिट म्हणजे विचार मंथन एका सत्रांमध्ये विचार मंथन याविषयी चर्चा केलेली की एखादी व्यक्ती कशा पद्धतीने विचार मंथन नियंत्रित करू शकते आणि एकदा सर्जनशील उपाय समोर येत असतो साधे उदाहरण म्हणजे तुम्ही हे पाहिला असेल की जेव्हा मी घटनांच्या अभ्यासक्रमाच्या विश्लेषण या विषयी बोलत होतो आणि या घटनांच्या अभ्यासक्रमांच्या विश्लेषण या मध्ये सुद्धा विचार मंथन समाविष्ट होते यामध्ये सहभागी सदस्यांच्या गटामधून संघ पद्धती वापरली जाते तेथील लोकांचा समूह तयार केले जातील सर्व सहभागी सदस्य विशिष्ट अडचणीवर चर्चा करतील यामधून एखादा सर्जनशील उपाय समोर येईल तर मग हा सर्जनशील उपाय म्हणजे काय बरं एकदा का तुम्हाला सर्जनशील उपाय समोर आला की मग अशा विशिष्ट उपायाचे नमुना म्हणून उपयोग करावा लागेल नमुना म्हणजे एक प्रकारे तुमच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व होय उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या विशिष्ट मॉडेल तयार करायचे आहे मग अशा विशिष्ट घटनेमध्ये तुम्हाला तुमच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करणारे मॉडेल तयार करावे लागेल जसे की तुम्ही म्हणाल ए आणि बी दोन्ही एकत्र मिळून सी बनते आणि यामध्ये दुसऱ्या पैलूंची सुद्धा मीच आहे तर म्हणून अशा घटनांमध्ये हा नमुना मॉडेल निर्मितीच्या आराखड्यामध्ये असतो जर आपण इकडे व्यवस्थापकीय कार्यक्षमता याविषयी बोलत असेल तर आणि इथे आपण व्यक्तिमत्त्वाच्या आणि नेतृत्व यांच्या भूमिकेबद्दल बोलत असतो म्हणजे व्यवस्थापकीय कार्यक्षमता यामध्ये व्यक्तिमत्व आणि नेतृत्व यांची भूमिका काय असेल असे एक मॉडेल विकसित केले जाते आता याला विविध पैलू असतील अशा पैलूंचा आधारावर डिपेंडंट व्हेरिएबल समोर येतील अशाप्रकारे एखादा नमुना विकसित केला जाईल आणि या नमुन्याच्या आधारावर तुम्ही त्याची चाचणी करू शकाल आता असे विशिष्ट जे काही मॉडेल तुम्ही विकसित केलेले आहे अशा घटनांमध्ये तुम्हाला त्याची कामाचे ठिकाणी चाचणी घ्यावी लागते तर मग मग खरच व्यक्तिमत्व आणि नेतृत्व हे व्यवस्थापकीय कार्यक्षमता यामध्ये फरक दाखवतात का आणि मग तुम्ही संस्थेमध्ये जाल तुम्ही सर्वेक्षण कराल मग तुम्हाला काही गोष्टी आढळून येतील मग त्याचे तुम्ही उपयोग कराल जसे की हा एखादा प्रोजेक्ट असेल किंवा सल्लागार म्हणून तुम्ही अशी विशिष्ट संकल्पना सर्वांसमोर मांडू शकता आणि नंतर या सर्वांच्या आधारावर ती शेवटी तुमच्यासमोर डिझाईन विचार प्रक्रिया आणि डिजिटल अभ्यासक्रम असेल तर 'शिकवणुकीतून आराखडा' ही म्हण आपण या प्रक्रियेसाठी तयार केली आहे यामध्ये शिक्षक आणि इतर संबंधित कर्मचारी सामावलेले आहेत जसे की प्रशिक्षक योजना तयार करतात किंवा वा शिकण्याच्या परिस्थितीचा आराखडा बनवतात म्हणून साधे उदाहरण म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करणे यामध्ये तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रम कसा तयार करतात ही असेल आपण कार्यक्रम पत्रिका विषयी चर्चा केली परंतु आपल्याला तिथे परिस्थिती काय असेल याविषयी बोलायला हवे परिस्थिती म्हणजे एखादी छोटी कामगिरी असेल किंवा पदवी कार्यक्रमा सारखा मोठं काम असेल तर म्हणून हे एखाद्या छोट्या कामगिरीची सुद्धा निगडित असते किंवा वा हे सर्वसमावेशक एखाद्या शैक्षणिक कोर्सचा आराखडा तयार करण्यास संबंधित सुद्धा असू शकते शिकण्याचे परिस्थितीमध्ये खालील पैकी कोणती एक तयार केले जाऊ शकते यासाठी विशिष्ट शैक्षणिक हेतू असायला हवा म्हणजेच शैक्षणिक संसाधने आणि साहित्य अशाप्रकारे तुम्ही तुमच्या साहित्य आणि शिकण्याची प्रक्रिया शिकण्याचे तंत्र आणि पद्धती नंतर शिकण्याचे वातावरण अशा पद्धतीने शिकवण होऊ शकते तेथील परिस्थिती सक्रिय होऊ शकते परिस्थिती सक्रिय करणे म्हणजे फक्त भौतिक गोष्टी नसून यामध्ये गोंगाट मुक्त वातावरण असेल परंतु यामध्ये लोकांना प्रश्न विचारण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील त्यांना समजून घेण्यासाठी त्यांचे ज्ञान एकमेकांबरोबर वाटून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील चर्चासत्र आयोजित केले जातील जर तुम्हाला आठवत असेल एका विशिष्ट मॉडेलमध्ये मी चर्चासत्राचे आयोजन कसे करावे याबाबत बोललेलो प्रशिक्षणार्थी कडून ज्ञान बाहेर काढण्यासाठी आणि आणि सगळ्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या सहयोगी सदस्यांकडून शिकण्यासाठी हे गरजेचे असते अशाप्रकारे शिकण्यासाठी चे वातावरण निर्मिती वर्ग खोली मध्ये करणे गरजेचे असते नंतर साधने आणि साहित्य आपण कोणते तंत्र वापरणार आहोत सर्वेक्षण पद्धती असेल आणि म्हणून अजून तिथे काही प्रश्न असतील ते म्हणजे साहित्य आणि साधन शिकण्याच्या कृती जसे की समूह क्रिया किंवा व्यवसाय खेळ यांचा सुद्धा तिकडे समावेश केला जाऊ शकतो म्हणून प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आपण साहित्याची रचना याविषयी बोललेलो आहोत आपण वातावरण निर्मिती करणे विषयी बोलत असतो आपण विचार मंथन याविषयी बोलत असतो चर्चासत्र असतील समूह चर्चा असतील सर्वेक्षण पद्धती असेल यामध्ये प्रश्नावली दिली जाते ती सर्व मध्ये वाटप केली जाते आणि त्याचे आकलन केली जाते याबरोबरच शिकण्याच्या कृतीमध्ये व्यवसाय खेळांचाही समावेश केलेला असतो तर व्यक्ती कृतींमधून शिकत असतात असे शिकण्याचे कार्यक्रम आणि त्यांचा अभ्यासक्रम तयार केलेला असतो यामध्ये विविध सत्रांचे आयोजन केलेले असते यामध्ये विद्यापीठाने तयार करून दिलेल्या अधरावरती प्रशिक्षण आणि विकास असे कार्यक्रम तयार करायचे असतात मी अशा कार्यक्रमाची घोषणा केली जाते जसे की प्रशिक्षकांचे प्रशिक्षण म्हणजे टी ओ टी अशा विशिष्ट कार्यक्रमांमध्ये इतर प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रश्न विचारू शकतात ते विशिष्ट मुद्द्यावर सखोल चर्चा करू शकतात शिकवण यामध्ये काही घटकांचा समावेश असतो यामध्ये डिझाईन प्रक्रिया असते तयारी आणि नियोजन असते जसे की सत्रांचे नियोजन तर त्या पद्धतीने ते आपण सत्रांचे नियोजन तयार करावे आता तुम्ही किती वेळ त्याचे वाटप कसे असेल त्यामध्ये मुद्दे कोणते असतात ई लर्निंगच्या डिजिटल अभ्यासक्रमांमध्ये काळजीपूर्वक डिझाईन ची गरज असते यामध्ये जसे मी डिझाईन विचाराच्या वेळी चर्चा केल्याप्रमाणे खूप व्यवस्थित आण भर देऊन आराखडा तयार करावा लागतो शिकवण्या मधील गुणवत्तेची खात्री आणि व्यवसायिकता जोपासण्यासाठी आपल्याला डिझाईन मध्ये औपचारिक दृष्टिकोन आणायला हवा यामध्ये सत्राच्या नियोजनाचा आराखडा असेल मोडूल व्हॅलिडेशन चे कागदपत्र असतील काही नमुने असतील ते नेहमीप्रमाणे तयार करावेत हे शिक्षण प्रक्रियेचा पुरावा म्हणून उपयोगी येतात उदाहरणार्थ गुणवत्तेच्या खात्रीसाठी आपण अवलोकन प्रकारच्या डिझाईन प्रक्रियेचा अवलंब करीत असतो यामध्ये वर्गखोली ची साईज वाढवणे समजा वर्गामध्ये 80 विद्यार्थी आहेत आणि यामुळे शिक्षण प्रक्रियांमध्ये खूप तणाव निर्माण होईल हे खूप महत्वाचे आहे की शैक्षणिक दृष्टिकोन हा कार्यक्रम असावा त्याची एकमेकांबरोबर देवाण घेवाण असावी आणि त्याचा पुनर उपयोग व्हावा म्हणून यामध्ये डिझाईन विचाराची भूमिका असते जर आपण वेळेची व्यवस्थित गुंतवणूक करीत असाल तर असे अपेक्षित असते की ते पुढे चांगल्या पद्धतीने विकसित व्हावे डिझाईन सगळीकडे सर्वसमावेशक पणे वापरली जावी त्यामधून भविष्यातील डिझाईन प्रक्रियेला चालना मिळावी यामध्ये काही सर्वसमावेशक तत्वांचा अवलंब केलेला असावा किंवा वैश्विक पॅटरन वापरलेले असावे तर डिझाईन मध्ये मुळतः चार टप्पे असतात यात प्रशिक्षणार्थी कोण आहेत त्यांना गरज काय आहे त्यांना कोणती तत्त्वे आणि सिद्धांत गरजेचे आहेत अवलंब ही तत्वे या विशिष्ट घटनेमध्ये किंवा अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये कशी अवलंबली जाणार हे प्रशिक्षण कार्यक्रमानुसार एका कार्यक्रमापासून दुसऱ्या कार्यक्रमापर्यंत बदलत जात असते यामध्ये कोणते प्रतिनिधित्व किंवा मॉडेल वापरले जाईल कोणते उपाय प्रशिक्षणार्थींच्या गरजा पूर्ण करतील जर कार्यक्रम हा बदल व्यवस्थापनावर असेल तर कोणते उपाय प्रशिक्षणार्थींच्या गरजेचे आहेत त्यांच्याबरोबर कसे पोचवले जातात संवादाची प्रक्रिया आणि यावरून संवादाचा कोणता मार्ग समजून घ्यायला सोपा होईल हे ठरवले जाईल नंतर म्हणजे पुनरावृत्ती एखादी डिझाईन भविष्यात किती विकसित होईल आणि किती मागणी असेल जे काही आपण वैयक्तिक विकसनशीलता याबद्दल बोलत असतो करिअर विकसनशीलता असेल संस्थात्मक विकास असेल जर्मन हे डिझाईन ह्या सर्व गरजा पूर्ण करते हे डिझाइन प्रॅक्टिस करताना कसे उपयोगी ठरते हे फक्त वर्गात चर्चा करण्यापुरते नसावे प्रॅक्टीकली उपयोग न होणारी डिझाईन मोडेल नसावे याला कोणी वापरणार नाहीये कारण यामधल्या काही अटी वापरण्यासाठी अवघड ठरतात म्हणून हे प्रॅक्टिकली शक्य नसते म्हणून तुम्ही हे सदैव तपासले पाहिजे की अशा विशिष्ट डिझाईन विचाराला कोणते बदल गरजेचे आहेत तर जेव्हा आपण डिझाईन थिंकिंग विषयी बोलत असतो इथे हे शिकण्याचे चक्र आहे हे खूप खूप महत्त्वाचे बनलेले आहे जेव्हा आपण या शिकण्याच्या चक्रा विषयी बोलत असतो पहिले प्रथम कशा पद्धतीने आपण शिकणाऱ्यांना जोडून ठेवत असतो तर म्हणून शिकवण्याचे तीन पद्धती आहेत तंत्रज्ञान जे शिक्षण वाढवण्यासाठी मदत करते पारंपारिक समोरासमोर संवाद हे खूप चांगले वैशिष्ट्ये आहे आहे आणि हे प्रत्येक्ष शिकवण जतन करीत असते हे आपण प्रतिबद्धता किंवा एंगेजमेंट च्या चार मार्गाने साधू शकतो आपण सहयोग साधू शकतो शिकणारे आणि प्रशिक्षणार्थी यांच्यामधील सहयोग नंतर शिक्षणातील विषय ही खूप खूप महत्त्वाचे आहे यामध्ये आपण काय शिकणार आहे हे असेल हे त्याला उपयोगी आणि आणि प्रॅक्टिकल बनवेल तिसरे म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवतो आणि शेवटी मूल्यांकन जर तुम्ही योग्य मूल्यांकन केले तर जेव्हा तुम्ही शिकत असाल तेव्हा एखादी शिकण्याची प्रक्रिया व तिची कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागतात यावरून तुमचे मूल्यांकन ठरले जाते तर तुमची मूल्यांकन प्रक्रिया हि खूप आणि खूपच तांत्रिक असावी या सर्वांचा सारांश म्हणजे हे चार इंगेजमेंट चे प्रकार होते जसे की या लर्निंग चक्रामध्ये मी चर्चा केल्याप्रमाणे तुम्हाला असे आढळून येईल की तीन प्रकार हे तंत्रज्ञानाची डिलिव्हरी शिक्षणातील वाढ समोरा समोर पारंपारिक पद्धतीचे शिक्षण आणि स्वयं नियंत्रित शिक्षण हे महत्त्वाचे आहेत तर इथे काही संदर्भ आहेत जेव्हा तुम्ही डिझाईन विचाराबद्दल बोलत असता जसे की मी काही संदर्भ दिल्याप्रमाणे मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही पुनर्विचार अभ्यासक्रम डिजिटल रचना 21 व्या शतकातील शिक्षण आहे हे खरंच आपल्याला चांगले उपयोगी ठरेल याचा सगळ्यांनी अभ्यास करावा आणि यातून काही संकल्पना शिकाव्यात ज्या तुम्हाला डिझाईन विचार बनवत असताना उपयोगी ठरतील आणि डिजिटल अभ्यासक्रम सुद्धा योग्य संवाद साधण्यासाठी आणि योग्य सहयोग साधण्यासाठी उपयोग ठरेल मुळतः हा शिकणाऱ्यांसाठी शिक्षकांसाठी म्हणजेच प्रशिक्षकांसाठी आणि प्रशिक्षणार्थी साठी उपयोगी असेल आणि या सर्वांचा सारांश म्हणजे आपण अभ्यासक्रमाची पुनर्विचार करत असेल तर याला डिझाईन विचारांशी जोडावे मला खात्री आहे आपला जो काही हेतू असेल म्हणजेच शिकवण्याचा किंवा प्रशिक्षण देण्याचा तो निश्चितपणे शक्य आहे तर याबरोबरच मी हे विशिष्ट सत्र इथे पूर्ण करीत आहे धन्यवाद